नमस्कार आणि एनपीटीईएल वर तयार केलेल्या डिझाइन थिंकिंग कोर्स मध्ये आपले स्वागत आहे माझे नाव बाला रामदुराई आहे आणि मी एक प्रोफेसर आणि सल्लागार आहे दुसरा शिक्षक जे आपल्यला मदत करणार आहे ते आहेत प्राध्यापक अश्विन महालिंगम जे आपल्याकडे असलेल्या अध्यापन जोडीचा एक भाग म्हणून येथे असणार आहेत सर्व प्रथम डिझाइन थिंकिंग काय आहे स्क्रीनवरची ही व्यक्ती कोण आहे मी नाही याचा अंदाज घेण्यासाठी थोडा वेळ घ्या ठीक आहे तुमची इच्छा असेल ते तुम्ही हा व्हिडिओ ला देखील विराम देऊ शकता हे निकोलस कोपर्निकस नावाचे एक पोलिश खगोलशास्त्रज्ञ आहे युरोपियन खंडात त्यांचे मुख्य योगदान म्हणजे त्यांनी हे मद्ययुगीन काळात हे मानले जात होते कि विश्वाचे केंद्र पृथ्वी आहे परंतु त्यांनी हे सिद्ध केले की विश्वाचे केंद्र पृथ्वी नसून प्रत्यक्षात सूर्य आहे आपल्याला माहित आहे त्याप्रमाणे सौर यंत्रणेचे केंद्र आहे परंतु त्यांनी हे सिद्ध केले की हे पृथ्वी केंद्र आहे असे नाही परंतु डिझाइन विचारात आम्ही असे करतो याच्या उलट कोपर्निकसने आपल्या संपूर्ण आयुष्यात जे काही केले त्याऐवजी आपण हे केंद्र आपल्यावर परत आणणार आहोत आणि यालाच कधीकधी मानवी केंद्रित रचना म्हणून संबोधले जाते म्हणून आपण जिथे प्रारंभ करतो तो मानव आहे मानव हे प्रथम स्थान आहे जिथे आपण या व्यक्तीस कशी मदत करू शकतो याबद्दल विचार करण्यास सुरवात करतो प्रथम डिझाइन थिंकिंगचा इतिहास असा आहे की तो 60 व्या दशकात शिस्त म्हणून सुरू झाला होता आयडिओ डॉट कॉम हा आयडीईओ ज्याने हे लोकप्रिय केले आणि ते अनेकांना पकडले म्हणून आपण या घटकांचा उपयोग करणार आहोत मी काही संदर्भ सुचवले आहेत मी काही संदर्भ दिले आहेत मी काही व्हिडिओ देखील दिले आहेत तुम्ही या कोर्स दरम्यान आपल्याला पाहिजे त्या वेळी त्यांची तपासणी करू शकते म्हणून आपण आयडीईओमधील काही सामग्री वापरणार आहोत तसेच इतर संदर्भातील काही सामग्री जी सूचीबद्ध आहेत या प्रकारच्या विचारसरणीचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपण येथे जे काही करतो त्याबद्दल माणूस अगदी बरोबर असतो या कोर्सचा एक भाग म्हणून माझी दोन उद्दिष्ट्ये आहेत ही मूलभूत उद्दीष्टे आहेत कारण हा एक नवशिक्या अभ्यासक्रम आहे या कोर्सच्या अगोदर तुम्हाला काही कळेल अशी आम्ही अपेक्षा करत नाही पहिले म्हणजे तुम्ही याचे टप्पे आठवू शकाल जे कि डिझाईन थिंकिंग करण्याच्या प्रक्रियेत सामील आहेत होय ही एक प्रक्रिया आहे जी आपण टप्या टप्याने करतो चरण दर चरण विचार करण्याची प्रक्रिया दुसरे म्हणजे आपण हे करू शकता जर मी या सर्व चरणांचे आणि टप्यांचे एकत्रीकरण करून दिले तर तुम्ही ते समजावून घेण्यास प्रत्येकजण सक्षम असलाच आणि हा पहिला टप्पा असल्याचे सांगणे आवश्यक आहे हा दुसरा टप्पा आहे वगैरे वगैरे करण्यास सक्षम असेल या अभ्यासक्रमाच्या आणि आम्ही घेतलेल्या वर्गांच्या माध्यमातून तुम्ही आम्हाला दाखवून दिल्यास आम्हाला खूप आनंद होईल या कोर्सचा एक भाग म्हणून जर आपण हे दाखविण्यास सक्षम असाल तर आम्ही आनंदी होऊ आणि ते आपल्यासाठी विचार करण्याच्या उद्देशाने आहे म्हणून जागरूकता निर्माण झाली आहे मी अभ्यासक्रम सुरू करण्यापूर्वी काही पार्श्वभूमी ठरवू इच्छितो काही मूलभूत गोष्टी ज्या मी लपवू इच्छितो ती अशी की जेव्हा कल्पना अंमलात आणल्या जातात तेव्हा विचार म्हणून नव्हे तर आपण लिहिलेली गोष्ट म्हणून नव्हे तर अंमलात आणलेली एखादी गोष्ट ठरते उत्पादन किंवा सेवा एखादे उत्पादन ज्यांना कोणीतरी वापरते आणि ते उपयुक्त किंवा सेवा समजते मूर्त नसते परंतु माझ्या मार्गानुसार उभे असते उदाहरणार्थ एक सेवा मानली जाते कारण आपण स्पर्श आणि अनुभव घेऊ शकत नाही असे उत्पादन आपल्याला दिसत नाही सहसा एखाद्या उत्पादनाची व्याख्या अगदी सैल असते परंतु मी त्यास असे काहीतरी वाटते जे आपण धरुन ठेवता स्पर्श करू शकता आणि कदाचित हे उत्पादन आणि सेवा म्हणजे एखाद्यास देऊ केली जाते म्हणून तुमच्या कल्पना यापैकी एखाद्याचे प्रतिनिधित्व करू शकतात तर सामान्यत ही अंमलबजावणीची प्रक्रिया असते त्यामध्ये ती उत्पादन किंवा सेवा बनते ठीक तर हे मूलभूत आहे मी नाही हे ज्या व्याप्तीवर आपण बांधत आहोत ते एक व्यासपीठ आहे म्हणून आपण यात काहीही लपवणार नाही आता मी आधी म्हटल्याप्रमाणे या डिझाइन थिंकिंग प्रक्रियेचे विभाजन चार चरणांमध्ये करतो जसे आपण मनुष्यापासून सुरुवात करू जेणेकरुन लोकांना समजले जाणारे लोक आपल्या पहिल्या टप्प्यातील भाग आहेत आणि दुसऱ्याच्या मनामध्ये काय चालू आहे हे मला कसे कळेल माझ्या स्वत मध्येच नव्हे तर दुसर्या मानवामध्ये आणि याच सहानुभूतीची प्रक्रिया असे म्हणतात हे आम्ही नंतरच्या अभ्यासक्रमात पूर्ण करू एकदा का लोक कशातून जात आहेत हे आपणास समजले की आपण ते समजून घ्या मार्ग काढा आपणास हे जाणवेल आपण ते समजून घ्या मग थेथेच थांबू नका त्या गोष्टीच्या खोलीत जा या अनुभवातून कोणीतरी का जात आहे हे जाणून घ्या आपण समस्या विश्लेषणाची पायरी वापरतो समस्येचा टप्पा आपण आणि आपली पद्धत याचे विश्लेषण करा आणि त्यातून मार्ग काढा म्हणून विश्लेषणाच्या टप्प्यात ग्राहकांना असे का होत आहे व ते कोणत्या मानसिकतेतून जात आहेत हे शोधून काढावे लागेल त्यानंतर आपण तिसऱ्या टप्प्याकडे जाऊ म्हणजे आता आपल्याला काय समस्या सोडवायची आहे हे समजले त्याचे निराकरण करावे लागेल आपण ते कमी करण्याच्या पद्धतींबद्दल विचार केला पाहिजे ते कमी करा काहीहि परिस्थिती असू शकेल म्हणून यामध्ये काहीतरी तयार करण्याची प्रक्रिया समाविष्ट आहे ती पूर्णपणे नवीन सामग्री तयार करणे किंवा घेण्यासारखे असू शकते तुम्हाला माहिती आहे आहे ती सामग्री एकत्रित करून त्याला एक पुस्तकरुपी स्वरूप देता आलं पाहिजे जेणेकरून आपल्याकडे लक्ष दिलेली समस्या सोडवली जाईल माझ्या मते सर्वात शेवटचे आणि अंतिम म्हणजे हे सर्व एकत्र करणे त्याला एकत्रित करून एक संकल्पना तयार करणे आता ती आपल्याकडे आहे पण आपण याचा विचार केल्यास ते पुरेसे नाही तुम्ही ती तुमच्याकडे ठेवा परंतु प्रत्यक्षात ते एखाद्यास द्या आणि त्याची चाचणी घ्या आशा आहे की आपण सहानुभूती दाखवून प्रारंभ केला आहे आणि नंतर आपण ते परत घेऊन त्यांच्याबरोबर त्याची चाचणी करा आणि हे पहा की हे खरोखर त्यांना कोणत्याही प्रकारे मदत करते की नाही किंवा त्यांच्यासाठी आपल्याला अधिक समस्या माहित आहेत का आपण त्यांच्यासाठी अधिक समस्या देत आहात मग आपल्याला पुन्हा ड्रॉईंग बोर्डकडे जाण्याची गरज आहे आपल्याला काय माहित आहे माझ्या कल्पनांचा उपयोग करून ते खरोखरच अधिक समस्यांतून जात आहेत तर हे ४ टप्पे वापरण्याची मूलभूत पद्धत आहे लोकांपासून प्रारंभ करा मग समस्या निराकरण आणि संकल्पना सहानुभूती विश्लेषण निर्मिती आणि चाचणीद्वारे तुम्ही हे कसे करता तुम्ही ते करू शकता आणि त्याची चाचणी घेऊ शकता यालाच विचार मूलभूत रचना असे म्हणतात